सर्वांना नमस्कार डिसास्टर रिकव्हरीवरील आणि बिल्ड बॅक बेटर व्याख्यानमालेचे स्वागत आहे हे व्याख्यान आम्ही रिस्क कॅल्चरल थेअरी किंवा रिस्क कॅल्चरल पर्स्पेक्टिव्ह याबद्दल बोलू मी डीपीआरआय क्योटो विद्यापीठातील सुभाज्योती समद्दार आहे म्हणून आम्ही आधीच इतर व्याख्यानात रिस्कच्या पर्स्पेक्टिव्हमध्ये कॅल्चरलच्या भूमिकेबद्दल चर्चा केली येथे या व्याख्यानात आम्ही कॅल्चरल थेअरी लोकांच्या रिस्कच्या पर्स्पेक्टिव्ह बद्दल काय बोलत आहे यावर अधिक लक्ष केंद्रित करू आणि हे त्यांच्या कॅल्चरल संबद्धतेशी कसे जोडले गेले आहे म्हणूनच ते मॉरल रिस्क पॉपुलशन आणि डेंजरबद्दल ठीक आहे याबद्दल बोलणारे 1966 मध्ये मेरी डगलस यांनी ऑन्टॉलॉजिकलचे आधुनिक क्लासिक मानले गेले होते आणि ते वर्गीकरणीय विसंगती ज्यूंच्या बाबतीत आहारातील निर्बंध इस्त्रायली लोक ज्यांना डुकराचे मांस किंवा साप म्हणून अन्न असू शकत नाही अशा विषयी बोलत होते ठीक आहे कारण ते अशुद्ध असल्याचे का मानले जाते कारण ते विसंगती आहेत म्हणून साप सारख्या वर्गीकरण विसंगती ते जमिनीवर राहतात परंतु त्यांचे पाय नसतात म्हणूनच हे फारच दुर्मिळ आहे म्हणूनच आपण साप खाऊ नये त्याचप्रमाणे आपण डुकराचे मांस खाऊ नये कारण त्यांच्याकडे क्लावेनची खुर आहे परंतु ती कडू चवत नाही म्हणून घोडा आणि गाय विपरीत हे स्वच्छ आहेत जे विसंगती आहेत म्हणून तुम्ही ते खाऊ नयेत त्याचप्रमाणे युगांडामधील हिमा जमातीच्या बाबतीतही ते उदाहरणे आहेत ते पशुपालनवर अवलंबून आहेत ते पशुधनावर अवलंबून आहेत आणि ती स्त्री असे मानले जाते की मादी त्यांनी या थेट साठाला स्पर्श करु नये ज्या टोळीचे उदरनिर्वाह पशुधन पालन करण्यावर अवलंबून असते त्यांनी स्पर्श करू नये त्यांच्या महिलांनी थेट साठा स्पर्श करू नये त्यांचा असा विश्वास आहे की जर ती स्त्री पशूला स्पर्श करते तर ती जनावरे मरेल त्याचप्रकारे 14 व्या शतकातील युरोपच्या बाबतीत पाण्याची कमकुवतता आधीपासूनच फार पूर्वीपासून एक समस्या होती परंतु ती लोकांच्या प्रकारची ओरड करण्याच्या प्रकारात आली ही एक गंभीर चिंता मानली जाते आणि या का दोष जेव्हस लोकांवर देण्यात आले कारण त्यांना असे सांगितले गेले होते की जेव्हस लोक खरोखरच पाणी दूषित करीत आहेत तर त्यांनी युरोपमधील जेव्हस लोकांना बेदखल करण्यास सुरवात केली म्हणून कॅल्चरल रिस्कच्या थेअरीनुसार हझार्डच्या घटनेची जबाबदारी वाटप करणे ही विशिष्ट मूल्यांच्या संरक्षणाची सामान्य रणनीती आहे एक संस्कृती त्यांनी परिभाषित केले की हे योग्य आहे आणि हे नाही चांगले हे वाईट आहे हे चांगले आहे हे स्वीकार्य आहे हे अस्वीकार्य आहे हे शुद्ध आहे हे प्रदूषित ठीक आहे म्हणून प्रत्येक संस्कृतीचे स्वतःचे मूल्य आहे आणि या मूल्यांद्वारे या लेन्सद्वारे पाहूया काय रिस्की आहे जे रिस्की नाही काय शुद्ध आहे काय अपवित्र आहे आणि ते ही माहिती त्यांच्या सदस्यांमध्ये पसरवतात आता मेरी डग्लस म्हणत होती की आपल्याकडे संस्कृतींचे एक प्रकार असणे आवश्यक आहे तेथे आपल्याकडे बर्याच संस्कृती आहेत परंतु आम्ही त्यांचा गट करू शकतो त्यांचे वर्गीकरण करू शकतो ती सांगत होती की आम्ही ते ग्रीड आणि ग्रुप पॅटर्नद्वारे करू शकतो त्यांचे संस्कारांचे अधिक चांगले विश्लेषण करण्यासाठी आम्ही वर्गीकरण करू शकतो ते का आहे आपल्याकडे ग्रीड ग्रुप प्रकारची प्रणाली का आवश्यक आहे जी नंतर येईल परंतु आपल्याला ग्रीड आणि ग्रुपवर आधारित संस्कृतीची आवश्यकता का आहे तिने 1978 मध्ये एक पुस्तक प्रकाशित केले आणि असा दावा केला की पारंपारिक अँथ्रोपोलॉजिस्टस ऑन्टॉलॉजिकलचा अभ्यास संस्कृतावर त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची संस्कृती नसते म्हणूनच जर आपण आफ्रिकेतील काही संस्कृतीचा अभ्यास करत असाल तर आपण तुलना करू शकत नाही की आपण आशियातील एखाद्या संस्कृतीचा अभ्यास करीत असताना अँथ्रोपोलॉजिस्टस अशा प्रकारे प्रशिक्षण दिले जाते की ते त्यांचे निष्कर्ष सामान्य करीत नाहीत म्हणून ते बरेच स्थानिक आहेत त्यांचे निष्कर्ष प्रासंगिक करतात तर काही प्रकारच्या सामान्यीकरणापर्यंत पोहोचण्यासाठी आपण संस्कृतीचे वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि म्हणूनच ती म्हणाली की आम्ही लोकांचे विचार समजून घेण्यासाठी संस्कृतीचे वर्गीकरण करण्यासाठी ग्रीड आणि ग्रुप या मॉडेलद्वारे हे करू शकतो आता ती म्हणत आहे की 2 घटक घेऊन आपण हे करू शकतो कोणाशी संवाद साधला जातो आणि तो कसा संवाद साधतो कोणास एक गट म्हणून गणले जाते आणि ते कसे संवाद साधतात हे ग्रीड मानले जाते ठीक आहे तर गट सामान्यत एखाद्या व्यक्तीच्या सामाजिक समाधानाची डिग्री दर्शवितो याचा परिणाम असा होतो की मी एखाद्या व्यक्तीस किती वेळा भेटतो जर मी जवळपास राहत असेल तर त्या गटाच्या सदस्यांमधील नेटवर्क किती घनतेचे आहे मी त्या प्रत्येकाशी कसे संवाद साधत आहे मी त्यांना बर्याचदा किंवा अगदी क्वचितच भेटत आहे मी सर्वांना ओळखतो किंवा त्यांच्यातील काही मला माहित आहे हे लोक एकमेकांशी कसे संवाद साधत आहेत ते किती प्रमाणात एखाद्या गटावर अवलंबून आहे ठीक आहे तर काही गट खूप फ्लेक्सिबल असतात खूप कमी असतात त्यांचे नेटवर्क खूप कमी असते कमी डेन्सिटी असते बहुतेकदा ते क्वचितच भेटतात आणि काही फारच जास्त असतात ठीक आहे खुले अंत संवाद म्हणून कमी व कमकुवत गट असतात हेतू लोक संवाद साधण्याचे कारण काही अतिपरिचित लोक एकमेकांशी फारच क्वचितच संवाद साधतात बरोबर किंवा कदाचित ते सहकार्यांसारखे किंवा सहकार्यांसारखे स्पर्धात्मक आहेत ठीक आहे ते रुग्णालयात काम करत नाहीत किंवा शाळेत काम करत नाहीत किंवा कंपनीत काम करत नाहीत ते खूप स्पर्धात्मक आहेत परंतु त्यांच्यात परस्पर संवाद खूप कमी आहे दुसऱ्या बाजूला समोरासमोर संवाद साधला असता आमच्याकडे उच्च आहे जे लोक गावातल्या लोकांप्रमाणेच एकमेकांना भेटत आहेत ठीक आहे प्रत्येकाला प्रत्येकाची माहिती आहे अतिशय दृढ संवाद आहे आणि लोक एकमेकांवर अवलंबून असतात त्यांची उच्च पातळीवर अवलंबून असते आणि त्यांच्यात सामान्य तीव्र एकता आहे ठीक आहे जसे आपण शहरी भागाच्या तुलनेत खेड्यात पाहू शकता म्हणून ही एक बाजू आहे आमच्याकडे कमी गट आहे आणि एक बाजूला आमच्याकडे उच्च गट आहे 2 अत्यंत गट पोलारिझिंग तसेच आमच्याकडे ग्रीड ठीक आहे ग्रीड हे दर्शवितो की मी कोणत्या प्रकारचे नियम व कायदे पाळले पाहिजे मी पाळले पाहिजे जेव्हा मी एखाद्या विशिष्ट गटाचा सदस्य असतो तेव्हा ठीक आहे की मी विशिष्ट सदस्य असल्यास अशा कोणत्या अडचणी आहेत एक विशिष्ट गट ते मला होमोसेक्सऊल संबंध देण्यास अनुमती देतील की ते मला महिलांना समान हक्क देण्यास अनुमती देतील स्त्रीत्व एक प्रकारची होमोसेक्सऊल एखाद्याने कसे पहावे एका समूहाचा हा एक प्रकारचा नियम आहे काही गट परवानगी देतो काही गटास परवानगी देत नाही तर हा एक प्रकारचा कायदा पदानुक्रम नातलग वंश लिंग असे आहे की हे कसे पाहिले जाते हे एका गटात आहे त्याला ग्रीड ओके असे म्हणतात म्हणून आपल्याकडे लो ग्रीड सारखे आहे ज्यात प्रत्येकजण समान समानतावादी राज्य आहे कुणालाही त्यांच्या वंश लिंग वय किंवा त्यापेक्षाही कोणत्याही प्रकारची कामे किंवा सामाजिक भूमिकेत भाग घेण्यास प्रतिबंधित केलेले नाही प्रत्येकजण समान मानला जातो अन्य बाबतीत जिथे आमच्याकडे येथे उच्च ग्रीड पॅनेल आहे तेथे आम्ही लोकांना प्रतिबंधित असल्याचे पाहू शकतो त्यांचे कार्य जाती जाती वर्गावर आधारित प्रतिबंधित आहेत तर सामाजिक क्रियाकलापांमधील प्रवेश या प्रकारच्या भेदभावांपैकी एकावर अवलंबून असतो या प्रकारच्या परिस्थितीत लोकांमध्ये भेदभाव केला जातो ठीक आहे म्हणून जेव्हा गट कमी असेल तेव्हा ते आहे नेटवर्क रॅडिकल असतात जेव्हा ते उच्च असतात परस्पर जोडलेले असतात परस्परसंवादाच्या बाबतीत कमी गट दुर्मिळ असतात उच्च गट वारंवार असतात लो ग्रुपच्या बाबतीत व्यक्तींमध्ये परस्परसंवादाची मर्यादा खुली असते आणि उच्च गटाच्या बाबतीत बंद असते सामायिक गट काहीसारखे असतात उच्च गट बरेच आहेत ग्रिडच्या बाबतीत जेव्हा ग्रिड कमी असेल म्हणजे विशिष्ट समुदायामध्ये विशिष्ट समुदायामध्ये विशिष्ट समाजात कमी आणि उंच हॉरीझॉन्टल आणि व्हर्टिकल सारखे असते तर एक अत्यंत श्रेणीबद्ध असते अगदी समान असते वैशिष्ट्ये कमी गटात हे फारच कमी आहे लोकांमध्ये सर्व प्रकारचे क्रियाकलाप असतात त्यांच्याकडे कोणतीही विशेषीकरण नसते उच्च गटात बरीच तज्ञता असते कामगारांचे बरेच विभाग असतात लोक विभागले जातात विभागले जातात आणि भूमिकांचे वाटप करणे म्हणजे आपण जे साध्य करता तेवढेच आपण काय साध्य केले परंतु उच्च बाबतीत असे सांगितले गेले आहे की आपले वडील काय होते आपली आई काय होती जे काही पूर्वज होते तेव्हां आपण जातीव्यवस्थेसारखे आहात ठीक आहे आणि स्त्रोत वाटप कमी ग्रीडच्या बाबतीत ते समतावादी सारखे आहे प्रत्येकजण समान आहे प्रत्येकाला समान संधी आहे परंतु जर आपल्या श्रेणीबद्धतेच्या बाबतीत उच्च मध्ये ते श्रेणीबद्ध आहे तेथे काही उच्चभ्रू लोकांचा प्रवेश चांगला आहे तर इतर लोक ज्यांच्याकडे नाही त्यांच्याकडे प्रवेश करण्यास कमी प्रवेश किंवा शक्ती नाही तर जर आपण हा निम्न गट आणि क्षमस्व गट आणि ग्रिड एका क्रॉस टॅब्युलेशनमध्ये ठेवले तर आपल्याला 4 श्रेणी मिळू शकतात एक A B C D म्हणून आपण A पासून D मध्ये A हा एक स्वतंत्रतावादी आहे D समतावादी आहे आणि C अधिकृतपणासारखे आहे असे काही हुकूमशहा आहेत आणि A च्या बाबतीत हे अगदी लहान वर्गीकरणासारखे आहे आणि व्यक्तींमध्ये भेद आहेत ते कोणालाही वेगळं किंवा भेदभाव करू शकत नाहीत कारण ते काळा आहेत कारण ते स्त्रिया आहेत ठीक आहे आणि C च्या बाबतीत जे खूप श्रेणीबद्ध आहे ठीक आहे त्यांच्या सामाजिक कॅल्चरल वैयक्तिक हालचालींची प्रत्येक हालचाल प्रतिबंधित आणि क्रमबद्ध आहे तर आपल्याकडे ही परिस्थिती असू शकते आपण या चित्रातून पाहू शकता की व्यक्तिवादी एक समतावादी श्रेणीबद्ध आणि हुकूमशाही आहे आपण वर्गीकरण करण्याच्या पध्दतीकडे पाहूया ही स्पष्टपणे परिभाषित केलेल्या भूमिकेसारखी आहे जर वर कोणी मजबूत श्रेणीबद्ध असेल तर कुणीतरी ठीक आहे तर ती अगदी कठोर स्पष्टपणे परिभाषित केलेली भूमिका आहे आपण केवळ जाती प्रणालीप्रमाणेच हे करू शकता आणि निष्ठा वाटू द्या तुम्हाला नमस्कार म्हणावे लागेल मी तुमच्याशी एकनिष्ठ आहे मी तुमच्या आज्ञा पाळत आहे तुमच्या राजाला तिथे एक राजा आहे एक विषय आहे आणि तेथे असमानता प्रबल आहेत असमानता योग्य आणि योग्य आहेत असमानता आहेत कारण लोकांची क्षमता वेगळी आहे म्हणूनच असमानता न्याय्य ठिक आहेत व्यक्तिमत्त्व व्यक्तिमत्त्व असलेला समाज किंवा संस्कृतीच्या बाबतीत हे स्वतंत्र आहे आपल्या आवडीनिवडीत जो सामील होऊ शकतो त्यांना आवडेल अशा गोष्टींचा पाठपुरावा करू शकतो त्यांना पुरेसे स्वातंत्र्य आहे आणि लोकांना परस्पर आधार नाही कारण तो एक स्वतंत्रतावादी समाज आहे आपण आहात आपण काय करू शकता परंतु तरीही मी आपली मदत करणार नाही आणि आपल्यास कोणालाही आवडेल ठीक आहे तर आपण मुक्त आहात आपण आपल्यास पाहिजे तसे काहीही करू शकता आपण कोणाशीही संवाद साधू शकता आपण होमोसेक्सऊल असू शकता आपण स्त्रीवादी होऊ शकता जोपर्यंत आपण एखाद्याला इजा करत नाही तोपर्यंत आपणास मूलगामी असू शकतो तर आपण मोकळे होते आपल्याला पाहिजे असलेले काहीही साध्य करण्यासाठी आपण मुक्त होता समतावादी बाबतीत नेता नसल्याशिवाय प्रत्येक जण सारखाच आहे स्थिती व प्रतिष्ठा यावर आधारित फरक नाही कोणीही ठीक नाही आणि बरेच एकता आहेत लोक सभासदांदरम्यान एकमेकांना मदत करतात ठीक आहे आणि परंतु तेथे आहे ही एक समस्या आहे ज्याचा त्यांना विश्वास आहे की त्यांच्याकडे खूप मजबूत आहे आम्हाला असे वाटते की आपण आहोत आणि ही ते आहे आम्ही आणि त्यांच्यात फरक आहे ठीक आहे तर आम्ही त्यांच्या विरूद्ध मानसिकता आहे शिकारी गोळा करणार्या बँड किंवा कम्युनिस्टच्या काही गुन्ह्यांबद्दल आपण पाहतो आहोत आणि आणखी एक म्हणजे हुकूमशाही किंवा प्राणघातक येथे आहे की कोणीतरी राज्यकर्ता आहे पराभूत झालेल्या सैनिकांसारख्या नियमांमुळे आयुष्य अडचणीत आले आहे राजाच्या आदेशाचे अनुसरण करा आणि कोणताही विश्वास किंवा सहकार्य नाही हे फक्त वर्चस्व आहे एक व्यक्ती इतरांवर वर्चस्व गाजवत आहे ठीक आहे तर जे स्वत ला रोखण्यासाठी उरले आहेत आणि जसे मी म्हटल्याप्रमाणे त्या गुलामाप्रमाणे किंवा कैदी ठीक आहेत म्हणून या गटातील प्रत्येक लोक हे 4 गट या कॅल्चरल गटांच्या किंवा कॅल्चरल श्रेणींच्या ग्रिडवर आधारित आहेत ते आपल्या सामाजिक जीवनाचे प्रत्येक पैलू वेगवेगळ्या प्रकारे भिन्न मूल्ये भिन्न लेन्स भिन्न धारणा आणि त्यांच्याकडे असलेल्या मते पाहतात हे वैयक्तिक जैविक वैशिष्ट्ये नाहीत जे त्यांची मूल्ये परिभाषित करतात परंतु ते कोणत्या संस्कृतीत संबंधित आहेत कोणीतरी चॉपस्टिकने खाल्ले आहे हे कुणास ठिक आहे हा कॅल्चरल धक्का आहे कारण तो काटा किंवा चाकूने खाऊन घेत आहे किंवा कोणासाठी तो मद्यपान केल्यासारखे नाही तुम्ही मद्यपान करू नये उदाहरणार्थ मुस्लिम किंवा श्रीलंका किंवा दक्षिण भारताच्या भागात परदेशी पांढऱ्या रंगाची एखादी व्यक्ती पाहिली जाते हे पाहून हे लोक आश्चर्यचकित झाले म्हणूनच आपल्याकडे मानवी वैशिष्ट्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे म्हणूनच मायकेल थॉमसन यांनी 1978 मध्ये हा कॅल्चरल नमुना वापरुन सांगण्याचा प्रयत्न केला की तो अस्तित्त्वात असलेला कॅल्चरल नमुना नाही तर ही कॅल्चरल पद्धत देखील त्याद्वारे लोकांना हे कसे दिसते ते परिभाषित करते धोका ठीक लोकांना रिस्क कसा दिसतो आणि म्हणूनच ही ज्या कॅल्चरल पद्धतीबद्दल आपण चर्चा केली ती एक अत्यंत श्रेणीबद्ध आहे तर आपल्याकडे समतावादी आहे प्रत्येकजण समान आणि व्यक्तीवादी आणि हुकूमशाही हक्क आहे आता प्रत्येकाला जोखिम वेगवेगळ्या दृष्टीकोनातून पाहायला मिळते आपण याबद्दल येथे चर्चा करू व्यक्तिवादी त्यांचा असा विश्वास आहे की मनुष्य कितीही त्रास देत असला तरी निसर्ग असे आहे ते हे हाताळू शकतात निसर्गाने ते हाताळू शकतात हे अत्यधिक सामर्थ्यवान आहे म्हणून आपल्या स्वत च्या कल्याणासाठी आपल्या स्वत च्या यशासाठी आपल्या स्वत च्या कर्तृत्वासाठी आपण निसर्गाचा आपल्या इच्छेनुसार आणि ठीक वापरु शकता ही निसर्गाची मिथक आहे नियंत्रण किंवा सहकार्याची आवश्यकता नसल्याचे दर्शविते लोक निसर्गाचा वापर करण्यास मोकळे आहेत तर कोणतेही धोका अस्तित्त्वात नाही लोकांना निसर्गाचे शोषण करण्यास मोकळे सोडले जाऊ शकते ठीक आहे कारण हा एक अत्यंत स्पर्धात्मक समाज आहे प्रत्येकजण स्वतंत्र आहे आणि त्यांची स्थिती वर्गणीदार स्थितीवर आधारित आहे समतावादी अशा प्रकाराच्या बाबतीत जेव्हा ते पाहतात की प्रत्यक्षात ती व्यक्तिरेखेच्या अगदी अगदी उलट आहे त्यांना असे वाटते की निसर्ग खूपच असुरक्षित आहे थोडीशी चूक निसर्गाच्या खाली येईल जसे डोंगरावर संतुलित बॉल जसे आपण फक्त त्यास स्पर्श करा तसे पडेल आपल्याला खूप नियंत्रणाची आवश्यकता आहे बरेच नियंत्रण ठीक आहे आणि त्या प्रकारच्या हझार्डपासून स्वत चे संरक्षण करण्यासाठी सहकार्य आवश्यक आहे म्हणूनच हझार्डच्या हझार्डंपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आपल्याला एकमेकांना मदत करावी लागेल हझार्डच्या हझार्डतून आणि नंतर आपल्याकडे श्रेणीबद्ध ठीक आहे त्यांचा असा विश्वास आहे की निसर्गाचे मुक्तपणे शोषण केले जाऊ शकते परंतु तेथे काही नियम आहेत विशिष्ट प्रकारे ते परिभाषित करतात तेथे मर्यादा आहे ठीक आहे कारण ही मर्यादा घातली आहे कारण त्यांचा खूप कठोर अधिकार आहे म्हणून अधिकारी किंवा उच्च लोक ज्यांच्याकडे आहेत किंवा किंग्ज किंवा त्यांना हे कसे करावे हे माहित असलेले उच्च लोक तर ते बरेच काही अवलंबून आहेत तज्ञ आपल्याला सांगू शकतात की काय बरोबर आहे आणि काय चूक आहे राजा तुम्हाला सांगू शकेल की काय बरोबर आहे आणि काय चूक आहे आणि आपल्याला त्या प्रमाणात अनुसरण करावे लागेल आपण शोषण करू शकता हे ठीक आहे निसर्ग परंतु आपण विशिष्ट बिंदू ओलांडू शकत नाही काही मर्यादा ओलांडू शकत नाही जर आपण त्या एकाला आपण ओलांडत असाल तर आपण निसर्गाची रिस्क घेत आहात आणि दुसरीकडे आपल्याकडे प्राणघातक आहेत निसर्ग कोणत्याही उत्तेजनावर कसा प्रतिक्रिया देईल याचा अंदाज घेण्याचा कोणताही मार्ग नाही तर त्यांना काय हे माहित नाही की काय धोका आहे ते ठीक आहे ते संरक्षित आहे की नाही त्याऐवजी आपण पंचांसह रोल करण्याचा प्रयत्न केला पाहिजे तर त्याऐवजी ते कसे व्यवस्थापित करावे यावर संघर्ष करण्यास काही अर्थ नाही तर आपण पुढे जावे तर ते सर्वात असुरक्षित आहेत म्हणून येथे आम्ही 2 रिस्कच्या वृत्तीकडे पाहतो एक म्हणजे व्यक्तिमत्त्व भीतीचा धोका जो बाजारपेठ मर्यादित करेल आणि मुक्तपणे व्यापार करण्याची त्यांची क्षमता मर्यादित करेल समतावादी एकता निर्माण करण्यासाठी आपत्तिजनक रिस्कचा धोका वापरा उदाहरणार्थ ग्लोबल वार्मिंग श्रेणीबद्ध लोकांच्या रिस्कची भीती आहे की यामुळे लोकांची श्रेणी ठीक आहे उदाहरणार्थ गुन्हेगारी किंवा सामाजिक विचलन फॅटालिस्ट्स कोणत्याही रिस्कची भीती बाळगण्याचा मुद्दा पाहू नका असे नाही की ते त्यांच्याबद्दल काहीही करू शकतात आम्ही याबद्दल बोलत आहोत की कॅल्चरल दृष्टिकोनातून रिस्ककडे पाहण्याचा वेगळा मार्ग कसा पाहतो तर तो धोका नाही उद्दीष्ट आणि त्याचा धोका यावर अवलंबून आहे परंतु हे अधिक आहे की लोक जेव्हा संस्कृतीभिमुख असतात तेव्हा ते कसे समजतात प्रत्येक बाबतीत आपण पाहिल्याप्रमाणे त्यांचे आकलन मूल्य कसे पूर्ण केले जाते व्यक्ती समतावादी वर्गीकरणवादी आणि फॅटालिस्ट्स ही कल्पना नंतर थोडी पुढे स्टीव्ह रेनरने विकसित केली होती तो रिस्कच्या बहुतेक संकल्पनेबद्दल बोलत होता आणि सामान्यत आम्ही रिस्क म्हणजे प्रतिकूल घटनेची संभाव्यता आणि त्याच्या परिणामाची परिमाण योग्य मानतो काहीतरी घडेल एक प्रतिकूल घटना होईल घडते आणि त्याचे काही परिणाम होतात परंतु तो असा धोका देत आहे की रिस्क हा त्या हझार्डपेक्षा जास्त आहे प्रत्यक्षात एक प्रकारची धारणा आहे ती एका व्यक्तीपासून दुसर्या व्यक्तीकडे बदलते याचा अर्थ नाही रिस्क अधिक पॉलिटिक आहे म्हणून त्याला ही तात्विक कल्पना ठीक आहे विट्जेन्स्टाईनकडून तो विचारत आहे त्या खेळाचा अर्थ काय आहे हे तुमच्यासाठी आहे कारण तुम्ही या खेळाकडे पाहिले तर तुम्हाला असे काही दिसणार नाही जे सर्व खेळांमध्ये सामान्य आहे उदाहरणार्थ आमच्याकडे येथे खेळ आहे 3 4 Games गेम एक म्हणजे क्रिकेट आणि सॉकर आणि बुद्धीबळ आणि सॉलिटेअरमध्ये ठीक आहे तर पहिल्या भागात ते सर्वजण एक खेळ मानतात परंतु त्यांच्यात एकमेकांशी फारच कमी समानता आहे उदाहरणार्थ क्रिकेट किंवा सॉकर दोन्ही प्रत्येक संघासाठी 11 खेळाडू खेळत आहेत त्यांच्यात काही समानता आहे परंतु नियमांच्या दृष्टीने उद्दीष्टे आणि रणनीती त्यापेक्षा भिन्न आहेत दुसरीकडे ते बुद्धिबळ किंवा सॉलिटेअरपेक्षा पूर्णपणे भिन्न आहेत दुसर्या अर्थाने बुद्धीबळ आणि सॉलिटेअर हे दोघे एकसारखेच आहेत कारण ते दोघेही बोर्डवर खेळले जातात आणि ते दोघेही स्पर्धात्मक नाहीत जसे की ठीक आहे म्हणून येथे दुवांची मालिका आहे जी सॉकर क्रिकेट बुद्धिबळ आणि सॉलिटेअरला जोडते परंतु तेथे कोणतेही वैशिष्ट्य नाही किंवा त्यास गेम म्हणून संबोधण्यासाठी पुरेशी किंवा पुरेशी अट आहे बरोबर निर्मितीच्या या सर्व संकल्पनेत श्रेणी बनविलेल्या साखळीच्या एका टोकाला दुसर्या टोकाला असलेल्या लोकांशी कोणत्याही परिस्थितीत समानता असणे आवश्यक नाही याचा अर्थ असा की त्या सर्वांच्या अर्थाने आहेत आणि त्यांच्यात काही समानता आहेत परंतु आणि जसे की हे सर्व लक्ष्य केंद्रित आहेत ठीक आहे परंतु ते केवळ खेळाची वैशिष्ट्येच परिभाषित करीत नाहीत गेममध्ये अधिक वैशिष्ट्ये असणे आवश्यक आहे म्हणून एक म्हणून त्यांच्यात काही समानता आहेत परंतु त्यांच्यात काही फरक देखील आहेत म्हणून कोणत्याही गोष्टीची एकमेव वैशिष्ट्य कदाचित कधीकधी आवश्यक असते परंतु त्यास परिभाषित करण्यासाठी किंवा त्याला खेळ म्हणून संबोधण्यासाठी पुरेशी अट नसते ठीक आहे परंतु त्याच प्रकारे जनता दरम्यान निवडण्यातील संभाव्यतेची फारशी काळजी घेत नाही संभाव्यतेत जो फरक असतो तो रिस्क व्यवस्थापनाच्या बहुतेक निर्णयांमधे असतो तेव्हा तो दोन कार्यवाहीत वाद घालत असतो तर संभाव्यतेची उच्च संभाव्यता आणि उच्च विशालता सांगायला मिळाल्यावर लोक काळजी देत नाहीत तेथे गोंधळ नाही लोक म्हणतात ठीक आहे मी धोका स्वीकारतो परंतु कमी संभाव्यतेच्या बाबतीत ठीक आहे जसे कि रेडिएशन एक्सपोजर औषधाची लेबल किंवा कर्करोगास परवानगी देणारी कर्करोग या प्रकारच्या संभाव्यतेची कमी संभाव्यता लोकांना अस्पष्ट आहे म्हणूनच लोक त्यांचे जीवन कसे करतील कसे करतील ते स्वीकारलेले किंवा न स्वीकारलेले म्हणून विचारात घ्या तर तो अशी ऑफर देत आहे की त्यासाठी आपल्याकडे एक प्रकारचे मॉडेल असू शकते ज्यास टीएलसी म्हटले जाते विश्वास दायित्व आणि संमती ठीक आहे म्हणून रिस्कची बहुभाषिक परिभाषा ही आहे की संभाव्यता आणि परिमाण जो धोका पाहण्याचा पारंपारिक मार्ग आहे परंतु ते पुरेसे नाही आम्ही टीएलसी बरोबर जोडावे हे विश्वास उत्तरदायित्व आणि संमती हे स्वतःचेच तत्व आहे जेव्हा विषय आम्ही परिभाषित करतो की काय रिस्क आहे जसे की नुकलेअर पॉवर जर आपण लोकांना काय करावे हे सांगायचे असेल तर आपण यावर विचार करू शकतो ही टीएलसी संकल्पना ठीक आहे तर त्या प्रकल्पाची गरज कशी आहे नुकलेअर पॉवर प्रकल्प असण्याची आवश्यकता का आहे यासाठी पक्षांमध्ये परिभाषित केले पाहिजे आणि सहमती दर्शविली पाहिजे आणि जो संयंत्र उत्तीर्ण करेल त्याचे उत्तरदायित्व कोण घेईल काहीतरी घडले त्यापासून कोणाला फायदा होईल आणि कोण त्याचा फायदा घेईल जेव्हा आपण रिस्क आणि तंत्रज्ञानाचे व्यवस्थापन परिभाषित करीत असतो तेव्हा या गोष्टींचा विचार केला पाहिजे म्हणून जेव्हा आम्ही या प्रकारच्या रिस्क व्यवस्थापनाबद्दल बोलत असतो तेव्हा विश्वास हा एक अतिशय महत्वाचा मुद्दा आहे म्हणून काही माहिती दिली जात आहे मी त्यांचे खूप आभारी आहे आणि धन्यवाद